तर या सर्किटसाठी जर मी सर्किटकडे पाहिले तर आपल्याला i आणि i आणि r v0 हे आपल्याला शोधावे लागेल आणि v0 आणि हे r i आहे ही r i येथे आहे ही r i आहे आणि ही व्होल्टेज v0 येथे चिन्हांकित केली गेली आहे हे r v0 आहे हे R2 Ω रेझिस्टरच्या पलीकडे आहे आणि हे सर्किट दिले गेले आहे ते मालिका पॉवर सर्किट आहे आणि हा current sourceकरंट स्त्रोत आहे हा एक dependent करंट स्त्रोत आहे आणि हे करंट 0 5 v0 आहे तर या सद्यस्थितीला समजून घेण्यासाठी हा करंट स्त्रोत आहे असे समजा तर ic म्हणायचे असल्यास ic 0 5 r v0 लिहा हे विद्यमान करंट स्त्रोत आहे या सर्किटचे निराकरण करण्यासाठी हे फक्त 0 5 v0 दर्शविले आहे आणि i म्हणजे काय आणि v0 काय आहे हे शोधणे आवश्यक आहे आता आपण हे कसे करू हे येथे 12 Ω resistanceप्रतिकार आहे आणि हे आर आहे 12 Ω प्रतिरोध ते 2 Ω आहेत येथे ते 10 Ω आहेत आणि येथे ते 6 Ω आहेत आणि व्होल्टेज म्हणजे व्होल्टेज स्त्रोत 100 व्होल्ट आहे आणि करंट स्त्रोत एक dependent अवलंबित करंट स्त्रोत आहे current 0 5 v0आहे आणि हे व्होल्टेज प्रत्यक्षात v0 आहे जे 2 ohm रेझिस्टरच्या पलीकडे आहे आणि येथे 2 लूप आहेत पहिला लूप घड्याळाच्या दिशेने आहे आणि हा दुसरा लूप आहे तर या प्रकरणात काय करावे लागेल ते फक्त धरून ठेवावे लागेल हे सोडविण्यासाठी प्रथम आपण नोड १ वर केसीएल लागू करू समजा येथे केसीएल लागू केला तर ते नोड १ वर आहे हे r नोड १ तर येथे इनकमिंग करंट i आहे ही करंट i आहे आणि नोड 1 वर 2 2 आउटगोइंग करंट आहेत एक i1आहे दुसरा i2 हा r नोड आहे i i1 i2 म्हणून नोड 1 वर केसीएल लागू केल्या नंतर i i1 i2 हे समीकरण 1 मिळेल आता अशाच प्रकारे सर्किट पहाता हे r नोड 2 आहे तर येथे फक्त r साठी r आहे असे समजून घेणे आम्ही म्हटले आहे कि R हा करंट आहे आय आय r कॉल आयसी तर हा एक dependent स्त्रोत आहे जो I प्रत्यक्षात current आहे 0 तर येथे नोड २ वर केसीएल लागू केल्यास मुळात २ २ प्रवाह इनकमिंग करंट असतात म्हणजे R i1 i1 हे ic आउटगोइंग करंट i3 याचा अर्थ आर म्हणजेच हे r i1 आहे आणि ही ic प्रत्यक्षात 0 5 v0 r i3 आहे तर नोड 2 वर केसीएल लागू केल्यास आपणास i3 i1 0 5 v0 हे समीकरण 2 मिळेल आता आपण लूप 1 मध्ये केव्हीएललागू करूया तर हे आर लूप 1 आहे जे घड्याळाच्या दिशेने कॉल करीत आहे तर प्रथम या 100 व्होल्टेज स्त्रोताचे चिन्ह 100 व्होल्ट व्होल्टेज स्त्रोतास भेटत आहे तर ते होईल १०० नंतर r ही विद्युत् प्रवाह हा १२ Ω प्रतिकार आहे ज्यामुळे १२ ओहम रेझिस्टरमधून प्रवाह वाहतो तो i आहे १२ i आणि येथे ही r ही शाखा ज्याला म्हणतात त्या i2 येथे हे एंटर करत आहे मुळात आपण R2 i2 किंवा v0 लिहू शकतो तर या प्रकरणात आपण लूप 1 मध्ये असे करू शकतो कि 1 लूप 1 100 12 बाय r v0 0 वास्तविक सर्किटकडे पाहता v0 त्या ओहमच्या दुसऱ्या नियमानुसार i2 करंट आहे जो कि सकारात्मक टर्मिनल आहे v0 2 i2 तर यालाच लूप 1 मध्ये आर केव्हीएल म्हणजेच लूप 1 असे म्हणतात आता ओहम्स च्या नियमानुसार v0 2 i2 आहे आता लूप २ जो घड्याळाच्या दिशेने जात आहे तेथे आपण केव्हीएल चा नियम लागू करू तर आपण लूप 2 मध्ये केव्हीएल लागू केल्यास घड्याळाच्या दिशेने 0 चे चिन्ह म्हणजे या v0 ते v0 चिन्हांकित होईल आणि व्होल्टेज 2Ω प्रतिरोधक v0 आहे तर हे आधी चिन्हाचा सामना करीत असेल तर v0 असेल तर ते त्यास 10 i1 नंतर r ते i i3 होतील कारण या शाखेत चालू i3 0 आहे असे केल्यास आपणास 12 i 2 i2 100 हे समीकरण 6 मिळेल आणि आणखी 2 i2 10 i1 6 i3 0 हे समीकरण 7 मिळेल आता आपल्याला माहित आहे की v0 2 i2 तर समीकरण 2 मध्ये v0 2 i2 हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हे r समीकरण २ हे r समीकरण २ आहे तर हे समीकरण v0 2 i2 हे समीकरण पर्यायात घेतल्यास आपणास r i3 i1 0 5 v0 and v0 2 i2 हे समीकरण मिळेल तर शेवटी आपल्याला i3 i1 i2 हे समीकरण 8 मिळेल आता समीकरण १ आणि ८ पासून i3 i मिळेल i1 i2 i हे आपण समीकरण १ मध्ये पहिले आहे तर i1 i2 i म्हणून i3 i हे देखील मी समीकरण 9 म्हणून चिन्हांकित केले आहे तरआपणास समीकरण ७१आणि ९ मिळेल या सर्व गोष्टींचा पर्याय काय आहे ही अगदी सोपी गोष्ट आहे जी मी हे पुन्हा परत सांगणार नाही फक्त समीकरण १ ७ आणि ९ मधील पर्यायांचा वापर केल्यास आपणास 2 i2 10 I i2 6 i 0 किंवा 2 i2 actuallyप्रत्यक्षात तरखरे पाहता v0 2 i2 म्हणूनच मी i2 4 3 असे न लिहिता 2 i2 i3 i असे लिहितो हे समीकरण १० आहे आता समीकरण 6 आणि 10 सोडविल्यास आपणास 2 i2 8 3 8 by 3 i मिळेल तर आता समीकरण 6 आणि समीकरण 10 कृपया तुम्ही सोडवा ही एक सोपी गोष्ट आहे फक्त 2 रेषीय समीकरणे सोडवल्यास i 75 बाय 11 अँपिअर मिळेल आणि आय 2 ला 10 क्षमस्व 10011 अँपिअर मिळेल आणि जसे कि आपणास माहित आहे v0 2 i2 so 2 actually आणि 2 i2 माहित आहे 2 आय 2 म्हणून 2 वास्तविक आणि 2 आय 2 तर 2 r आणि i 2 100 बाय 11 वाढले आहेत तर ते 2 2 100 बाय 11 व्होल्ट अंदाजे 18 18 व्होल्ट आहे तर हे r i ahआहे म्हणजेच हे आर आहे 75 मी 11 अँपिअर आणि v0 अंदाजे 18 18 व्होल्ट हे उत्तर आहे तर आपण पुढे सर्व प्रकारच्या अंकांशी परिचित असलेले एक उदाहरण पाहू तर दुसरे म्हणजे आकृती2 25 मध्ये दर्शविलेल्या सर्किटमधील प्रवाह आणि व्होल्टेज r निश्चित करणे हे R2 2 5 येथे आहे की कोणत्याही r अवलंबून असलेल्या स्रोताचा प्रश्न नाही 2 स्वतंत्र व्होल्टेज स्रोत आहेत एक म्हणजे 5 व्होल्ट आणि एक आहे 3 व्होल्ट आणि तेथे २ लूप आहेत जे घड्याळाच्या दिशेने घेतलेले आहेत आणि २ Ω प्रतिकार ओलांडून व्होल्टेज v 1 आहे 4 ओम प्रतिकार ओलांडून v 3 आहे8 ओहम्म ओलांडून v 2 आहे आणि सर्किटमध्ये व्होल्टेज चालू आहे आणि व्होल्टेज किती आहे हे शोधने आवश्यक आहे याचा अर्थ असा आहे की या शाखेतून r i1 मी शोधून काढणे आवश्यक आहे i1 आहे हे येथे आहे i2 आहे आणि येथे आर i3 आहे आणि सर्किटमधील v 1 v 3 आणि v 2 हे देखील शोधावे लागेलतर v 1 2 i1 v 3 4 i3 आणि v 2 8 i2 कारण सर्वत्र विद्युत् प्रतिकारांच्या सकारात्मक ध्रुवपणामध्ये प्रवेश करीत आहे तर ओहम नियमानुसार चिन्ह आहे ज्यावर आपण यापूर्वी चर्चा केली आहे आणि 2 व्होल्टेज स्त्रोत आहेत ते 5 v आणि 3 v देखील येथे आहेत अशा प्रकारे ते चिन्हांकित केले गेले आहे आता केसीएल आणि केव्हीएल काय वापरायचे आहे ते पाहू तर प्रथम नोड a वर केसीएल लागू करा हे माझे नोड आहे हे माझे नोड a आहे तर मी हे पुन्हा आर इन शाईद्वारे चिन्हांकित करीत नाही परंतु हे सर्किटमधील r नोड आहे तर केसीएल लागू केल्यास येथे नोड a वर येणारा करंट i1 आहे आणि आउटगोइंग प्रवाह i2 आणि i3 आहेत म्हणून नोड a येथे केसीएल लागू करताना i1 i2 i3 तर i1 i2 i3 हे समीकरण 1 मिळेल आता लूप 1 मध्ये केव्हीएल लागू केल्यास 5 व्होल्ट डीसी स्रोताचे टर्मिनल मिळेल तर ते असेल तर हे अशा प्रकारे टर्मिनलवर परत येत आहे तर 5 येथे v 1 आहे आणि येथे देखील जेव्हा मी घड्याळाच्या दिशेने येत असेल तेव्हा प्रथम तर v 2 तर 5 v 1 v 2 0 तर याचा अर्थ असा आहे की हे लूप 1 मध्ये केव्हीएल लागू केल्यास 5 v 1 v 2 0 हे लूप 1 आहे आणि लूप 2 मध्ये आहे आता जर घड्याळाच्या दिशेने असलेल्या लूप २ वर पाहता प्रथम आपण v 2 घेऊ v 2 नंतर v 3 आणि नंतर 3 0 कारण हे घडते टर्मिनल r ध्रुवीयता प्रथम कारण घड्याळाच्या दिशेने फिरणे नंतर ध्रुवपणा प्रथम नंतर पुन्हा ध्रुवपणा पहिला याचा अर्थ असा की v 2 v 3 3 0 ते 2 लूपमध्ये आहे तर v 2 v 3 3 0 हे समीकरण 3 मिळेल आता मी सुरुवातीलाच सांगितल्या नुसार ओहम्स चा नियम लागू केल्यास व्ही 1 व् v 1 2 i1 पासून असेल कारण सर्वत्र ध्रुव ध्रुव्यात प्रवेश होत असल्याचे दिसेल तर वv 1 2 i 1 v 2 8 i 2 आणि v 3 4 i 3 म्हणून मी या गोष्टी एकत्रितपणे लिहिल्यास v 1 2 i1 v 2 8 i2 आणि v 3 4 i3 हे समीकरण 4 मिळेल आता समीकरण २ मध्ये r v 1 2 i1 v 2 8 i2 हे पर्याय वापरल्यास आपणास समीकरण 2 i1 8 i2 5 मिळेल जे कि समीकरण 5 आहे तरआपला वेळ वाचविण्यासाठी थोडेसे सोपे केल्यास आपण समीकरण 3 मध्ये v 2 8 i2 आणि v 3 4 i3 या पर्यायांचा वापर करू याचा अर्थ असा की हे समीकरण v 2 मूल्य आणि v 3 मूल्य हे समीकरण 3 ला पर्याय होऊ शकेल जर पर्याय वापरला तर आपणास r 8 i2 4 i3 3 0 हे किंवा 4 i3 8 i2 3 हे समीकरण मिळेल जे कि समीकरण ६ आहे तर ५ आणि १ हे समीकरण सोडवा समीकरण १ बरोबर समान समीकरण १ समान असेल तर समीकरण 5 i1 आणि समीकरण 1 i1 r i2 i3 मध्ये समीकरण तर येथे असे आहे की ते i1 i2 i2 i3आहे हे समीकरण येथे या समीकरणात बदलू तर समीकरण ५ मध्ये आपण i1 i2 i3 याचा वापर करू तर 2 i1 8 i2 5 होते परंतु येथे i1 i2 i3 लावत आहोत तर 2 i2 i3 8 i2 5 oR10 i2 सरलीकरणानंतर 10 i2 i2 8 i2 10 i2 2 i3 5 हे समीकरण 7 मिळेल त्याचप्रमाणे समीकरण ६ आणि ७ चा वापर केल्यास आपणास समीकरण 10 20 i2 8 i2 3 हे मिळेल आता समीकरण ६ मध्ये गणिती पर्यायाचा वापर केल्यास आपणास 4 i3 8 i2 3 हे समीकरण मिळेल तर जर समीकरण ६ आणि ७ सोडविले तर 10 20 i2 8 i2 3 हे समीकरण मिळेल i2 1 4अॅपीयर आणि i2 1 4 हे समीकरण ७ मध्ये वापरल्यास आपणास 10 1 4 2 i3 5 हे समीकरण मिळेल i3 1 25 अँपिअर सोडविल्यानंतर आणि आम्हाला 1 i1 i2 i3 समीकरण पासून माहित आहे तर 14 1 25 ते 1 5 अँपिअर म्हणून v 1 2 i 1 म्हणजे 2 1 5 3 व्होल्ट v 2 आम्ही आधीपासूनच 8 i 2 8 14 2 व्होल्ट आणि v 3 4 i 3 पाहिले आहे तर आर 4 1 25 तर ते 5 व्होल्ट इतके आहे व्ही 1 व्ही 2 व्ही 3 आपल्याला मिळाले आणि त्याचप्रमाणे आपल्याला i1 i2 आणि i3 मिळाले तर हे सोडविण्यासाठी भिन्न तंत्रे आहेत ज्यानंतर आपण यावर उपाय शोधण्यासाठी आणखी काही वेगळी तंत्रे शोधू तर अवलंबित स्त्रोत स्वतंत्र स्त्रोत म्हणून या गोष्टी अगदी सोप्या आहेत आणि यानंतर आपण r सीरिज रेझिस्टर्स आणि व्होल्टेज विभागणी पाहू प्रथम आपण सिरीज रेझिस्टर आणि नंतर समांतर रेझिस्टर पाहू तसेच सिरीझ रेझिस्टर्स आणि r व्होल्टेज डिव्हिजन पाहु सिरीज रेझिस्टर आणि या प्रकारचे सर्किट ला व्होल्टेज डिवाइडर म्हणतात सर्किट विश्लेषणामध्ये प्रत्यक्षात आपल्याला रेझिस्टर एकतर मालिकेत किंवा समांतर एकत्रित करणे आवश्यक असते तर आपण विश्लेषणनl तुन सर्किट सुलभ कसे करायचे ते पाहू तर या व्याख्यानात आपण रेझिस्टरच्या सिरीज कनेक्शनवर चर्चा करू तर आता आपण या सर्किटचा विचार करू हे एक सोपे सर्किट आहे येथे रेझिस्टरचे प्रतिरोधक R1 आणि R२ मालिकेत जोडलेले आहेत तेथे व्होल्टेज v 1 आणि v 2 आहे आणि त्यांची ध्रुवप्रवृत्ती चिन्हांकित आहे आणि या सर्किटद्वारे विद्युत् प्रवाह i आहे आणि हे टर्मिनल आहे a आणि b हे 2 टर्मिनल दिले आहेत आणि या टर्मिनलवर हे मालिकेत जोडलेले आहे व्होल्टेज स्त्रोत तेथे आहे आणि ध्रुवीयता आणि अशी चिन्हांकित केली आहे तर हे एक लूप सर्किट आहे ज्यामध्ये 2 रेसिस्टर्स मालिकेत आहेत आणि तेथे एक व्होल्टेज स्त्रोत आहे तर या प्रकरणात केव्हीएल १ लागू करा तर प्रथम ओहम्स नियमानुसार v 1 i R1 and v 2 i R2 हे समीकरण मिळेल तर याचा अर्थ r v 1 i R1 आणि v 2 i R2 आता आपण घड्याळाच्या दिशेने असणाय्रा r ला केव्हीएल लागू करू तर अशावेळी हे पहिले असेल टर्मिनल तर हे होईल v नंतर घड्याळाच्या दिशेने सरकल्यास येथे 1 टर्मिनल r1 आणि टर्मिनल येथे r 2 साठी येईल तर v v 1 v 2 0 असे असेल तर या प्रकरणात r म्हणून ते आहे v v 1 v 2 किंवा v v 1 v 2 समान आहे तर v 1 r i r येथे आहे तो v 1 iR1 आहे आणि येथे हे r iR2 आहे हे समीकरण २० आहे तर येथे पर्याय असेल तर त्याला v r v मिळेल म्हणजे ते iR१ iR२ आहे तर हे शेवटी v i R1 R2 आहे म्हणजेच 22 असे समीकरण आहे २२ कारण ते अध्याय २ म्हणजेच २ २२ आहे परंतु मी समजण्यासारखे 21 करीन म्हणून i v R1 R2 तर म्हणजे २२२ समीकरण असे लिहिले जाऊ शकते ते v i R eq जे समकक्ष प्रतिरोधक आहे R eq r R1 R2 तर प्रतिरोधकांना समकक्ष रेझिस्टर R eq ने बदलू शकतो म्हणजेच R eq r R1 R2 हे समीकरण 25 असेल तर आकृती २ २२ ची समकक्ष सर्किट जी आकृती r 26 आहे त्यासाठी समकक्ष हे आता हे असेल तर ही r समतुल्य सर्किट आहे याचा अर्थ असा आहे की आर व्होल्टेज स्त्रोत जसा आहे तसाच असेल आणि R1 R2 eq हे शिवाय काहीच नाही आणि या दरम्यानचे व्होल्टेज देखील v आहे कारण आम्ही ते v 1 v 2 v पाहिले आहे कारण येथे तो r v आहे 1 v 2 समीकरण 21 आहे v 1 v 2 v तेच ते r स्त्रोत व्होल्टेज आहे तर म्हणूनच येथे हे देखील लिहिले आहे की r v 1 म्हणजेच v v 1 v 2 म्हणजे संपूर्ण व्होल्टेज तर तो v आहे आणि यामधून वाहणारा करंट i आहे तर ही समतुल्य सर्किट आहे आता प्रत्येक रेझिस्टरमध्ये व्होल्टेज निश्चित करण्यासाठी आपण 23 समीकरण 20 समीकरण बदलू आणि आपल्याला मिळेल तर v 1 नंतर R1 r R1 R2 ने विभाजित होईल हे अगदी सोपे आहे ते r v 1 R1 i 1 मी आणि यापासून आणि या r मधून जे फक्त धरून आहे मी हे स्वच्छ करतो येथून r i r v Req याचा अर्थ r i R eq r R1 R2 ते r R eq r R1 R2 आहे आणि त्या r वर जा v 1 r i R1 ला कॉल करा कारण आपण पाहिलेल्या पहिल्या सर्किटपासून याचा अर्थ r हे एक वास्तविक v R1 R2 r R1 ने विभाजित आहे जे r v 1 आहे मी प्रथम हे स्वच करून जाईल तर या सर्किट नुसार v 1 i R1 आणि i v R1 R2 तर मुळात ते R1 v R1 R2 आहे तर आपण येथे काय करीत आहोत तर ते r1 r 2 द्वारा r 1 r 1 त्याचप्रमाणे v 2 r i आणि आत्ताच मी v R1 R2 पाहिले आहे तर v 2 R2 v R1 R2 हे दोनही समीकरण 26 असेल तर हे आपण असेही लिहू शकतो की R1 R2 प्रत्यक्षात R eq कारण आधीचे हे R Req आहे तर हे समीकरण v 1 आपण R1 R eq v आणि v 2 R2 R eq v लिहू शकतो तर हे 2 2 समीकरणे आपण संपूर्ण समीकरण म्हणून लिहिल्यास हे समीकरण 27 होईल आता r N रेझिस्टर्स मालिकेत असल्याने R eq will be R1 R2 Rn असेल तर sigma k 1 to N R1 N Rk तर आपल्याकडे N संख्या असल्यास आर रेजिस्टर्स मालिकेत आहेत तर म्हणूनच 226 च्या या सर्किटला व्होल्टेज दुभाजक म्हणतात कारण R1च्या ओलांडून आपल्याला v 1मिळेल R2च्या ओलांडून आपल्याला v 2मिळेल आणि त्यामुळे Rn ओलांडून nth रेझिस्टर vn मिळेल तर v v 1 v 2 बिंदू बिंदू ठिपके बिंदू बिंदू vn असावे जेणेकरुन ते मिळेल म्हणूनच त्याला r व्होल्टेज दुभाजक म्हणतात सर्वसाधारणपणे जर दुभाजकाकडे स्त्रोताच्या व्होल्टेजसह मालिकेत N रेझिस्टर असेल तर नववा रेझिस्टरमध्ये या वस्तूचा व्होल्टेज ड्रॉप असेल पुन्हा vn असल्यास r nth resistor म्हणजे Rn आणि एक रेझिस्टर Rn असल्यास तर हे r vn Rn R1 R2 Rn असेल Rn v पर्यंत कारण सध्याच्या i साठी जर n असेल तर फक्त एक मिनिट मी ते तयार करीन समजा असे सर्किट आहे समजा मी हे येथे बनविते समजा हे r व्होल्टेज स्त्रोत आहे समजा हे rv आहे समजा आपल्याकडे रेझिस्टन्स R1 आहे रेझिस्टन्स R2 आहे आणि समजा रेझिस्टेंट r Rn आहे हे r R1आहे हे r R2 आहे आणि हे is r Rn म्हणायचे आहे आणि समजा सध्याचे प्रवाह i आहे म्हणजेच r R eq आहे जे r i v r R1 असावे येथे जे काही समीकरण R2 Rn पर्यंत लिहायचे आहे Rn पर्यंत हे i इतकेच आहे या r R ओलांडून व्होल्टेज हा Rnth r nth r घटक आहे किंवा nth रेझिस्टर समजा r Rn तर हे येथे आहे एक N रेझिस्टर आणि Nth रेझिस्टर तर येथे i2 एन काय आहे ज्याने एनटीची राजधानी घेतली आहे तर त्यास चांगले भांडवल द्या जे चांगले होईल त्यास राजधानी राजधानी बनवा समजा हे Rn कॅपिटल आहे समजा ही r टर्मिनल आहे टर्मिनल म्हणूनच या व्होल्टेजच्या ओलांडून r आणि व्होल्टेज या आशेने vn तर vn r i r Rn आणि R En आणि i r i इथे लिहीत आहे i r हे नुकतेच आम्हाला Rnपर्यंत v R1 R2 माहित आहे हे एक r Capital Rn जे जे काही दिलगीर आहे v क्षमस्व Rn by v R 1 आणि कॅपिटल R 1 येथे Rn मी प्रथम लिहिले आहे तर हे v ही गोष्ट आहे म्हणूनच हे समीकरण पुढे त्या आर त्याला Vn काय म्हणतात हे Rn Rnआहे मी येथे Rn लिहित आहे तर मी Rn R 1 R2 बनवित आहे Rn v पर्यंत हे तर आशेने माझा अर्थ असा आहे की येथे थोडीशी बडबड होत आहे परंतु आशा आहे की हे समजण्यासारखे आहे मला ते साफ करू द्या म्हणजे हे मालिका मालिकेच्या प्रतिरोधकासाठी आहे आता आपण समांतर रेझिस्टरकडे आलो आहोत आणि सध्याचा विभाग हा मालिका प्रतिरोधक आणि व्होल्टेज विभाग होता आणि समांतर रेझिस्टरमध्ये तो समांतर रेझिस्टर आणि करंट विभाग असेल आता आकृती R28 या सर्किटचा विचार करू जेथे 2 प्रतिरोधक समांतर जोडलेले आहेत आणि म्हणूनच त्यांच्यात समान व्होल्टेज आहेत तर हे एक सोपे सर्किट आहे कारण ही raw air आहे तर हे दोन एकत्र केले कारण ते एकच नोड असेल कारण या 2 बिंदूंमध्ये काहीही नाही त्याचप्रमाणे येथे या 2 बिंदूंमध्ये काहीही नाही मी पुढे सरलीकृत केल्यास जर मी त्यास या सर्किटसारखे बनविले तर येथे काहीही नाही तर एक वायर आहे म्हणून जर या सर्किटसारखे बनवले तर ते एक सिंगल नोड असेल हा R1 आहे तसेच हे आहे की हे r R2 यासारखे जोडलेले आहे आणि तेथे काहीही नाही आणि हे आर व्होल्टेज स्त्रोत v आहे सर्किट असे दिसेल हे r नोड १ आहे आणि हे r नोड २ आहे आणि त्यातून वाहणारा प्रवाह आय 1 आहे याचा अर्थ असा आहे की याद्वारे करंट r i1 आहे आणि याद्वारे विद्युत् प्रवाह r i2 आहे आणि हे विद्युत् प्रवाह आहे जे सर्किटशी समतुल्य आहे जे काही आहे कारण हे सर्व प्रत्यक्षात common point सामान्य बिंदू आहे याचा अर्थ r i i1 i2 या नोडवर केसीएल लिहिल्यास आणि याचा अर्थ असा की हा बिंदू नोड 1 एकत्र आहे कारण ती एक वायर आहे तर या नोडवर असे लिहिल्यास हे नोड 1 i व 2 आउटगोइंग करंट आय 1 i2 वर येणारा प्रवाह याचा अर्थ r i r i1 i2 म्हणून गोष्टी समजण्यासारख्या सोप्या गोष्टी आहेत ज्या समजण्याजोग्या आहेत म्हणून मी ती साफ करतो म्हणून आता ओहमच्या नियमानुसार v r यालाच V r i r म्हणतात हीच एक समांतर सर्किट आहे तर या पलीकडे व्होल्टेज मी आता हे दर्शविले आहे त्या भोवती व्होल्टेज आहे तो r v होईल कारण त्याच व्होल्टेजवर परिणाम होईल आता मी समकक्ष सर्किट काढतो तर v i1 R1 असेल त्याचप्रमाणे i2 R2 कारण येथे प्रतिरोधक नाही इतर आर विद्युत घटक येथे आणि येथे आहेत तर व्होल्टेज व्ही या 2 नोड्स ओलांडून प्रभावित होईल तर हे समांतर सर्किट असल्यामुळे v i1 R1 v देखील r i2 R2 असेल हे समजण्यासारखे आहे कारण मी पुन्हा एकदा ते बनवू समजा ही समान गोष्ट आहे मी चित्र काढत आहे समजा हा दुसरा प्रतिकार आहे आणि ही एक आहे ही r नोड 1 आहे आता आपण काढत आहोत हे नोड 2 आहे आणि हा व्होल्टेज स्त्रोत आहे मी हे येथे व्होल्टेज स्रोत आणि कनेक्ट केलेले आहे हे r R1आहे हे r R2 च्या माध्यमातून R2 करंट i2 आहे i2 करंटद्वारे r 1 येथे आहे i1 आणि हे r i आहे आणि हे व्होल्टेज v आहे तर एक आणि 2 मधील व्होल्टेज प्रत्यक्षात आहे तर v i1 R1 i1 असेल आणि त्याचप्रमाणे r 2r होईल R2 i2 होईल तर मी ते स्वच्छ करतो तर याचा अर्थ ओम्सच्या नियमानुसार v i1 R1 i2 R2 असे आपण लिहू शकतो म्हणूनच मी या समीकरणातून i1 v R1 लिहितो आणि येथे आपण i2 v v देखील लिहू शकतो आर 2 म्हणून आणि नोड 1 वर केसीएल लागू केल्यास i i1 i2 तर हेच होईल ज्याला i1 i2 म्हणतात आता i1 v R1 i2 v R2 तर येथे i1 i2 ऐवजी मी v R1 v R2 v 1 R1 1 R2 होईल जेथे i आपण v R eq लिहू शकतो याचा अर्थ असा की v R eq याचा अर्थ असा आहे की आपण काय करत आहोत हे आम्ही प्रत्यक्षात 1 आर eq 1 आर 1 1 आर 2 लिहित आहोत तर कारण i v R eq eq बनवावे लागेल जे i आहे तर1 R eq प्रत्यक्षात 1 R1 1 R2 R2 जे आम्ही खरोखर लिहित आहोत तेच तर याचा अर्थ असा आहे की ते समतुल्य प्रतिकार आहे तर 1 R eq आपल्याकडे 1 R1 1 R2 आहे तर R eq खरोखर समतुल्य प्रतिकार आहे तर अन्यथा R eq R1 R2 R1 R2 नंतर 2 प्रतिकारांची बेरीज 2 प्रतिकारांच्या बेरीजने विभाजित करा तर R eq R1 R2 R1 R2 हे समीकरण 35 तर सर्वसाधारणपणे r N प्रतिरोधक Parallel समांतर असल्यास 1 R eq 1 R1 1 R2 पर्यंत 1 1 Rn तर त्या reciprocal summation घ्या आणि नंतर त्या r ला कॉल करा जे त्या r च्या inverse कॉल करेल तर 1 R eq 1 R1 1 R2 1 Rn तर तो R eq समतुल्य प्रतिकार आहे तर आकृती २ २ circuit समतुल्य सर्किट दाखवते हे r R eq आहे R eq चा अर्थ आहे ही समतुल्य सर्किट आहे मुळात हे r R eq R1 R2 आहे जे आपण R1 R2 लिहिले आहे तर आणि येथे त्यांचे नोड 1 हे नोड 2 आहे तर R1 R2 एक व्होल्टेज ओलांडून r v आहे त्याच व्होल्टेज v प्रभावित होईल तर v प्रत्यक्षात i R eq म्हणून v v i R eq लिहा तर गोष्टी समजण्यायोग्य आहेत तर मी v i Req हेच सांगितले आता R eq I R eq R1 R2 R1 R2 आम्ही Req बदलतो हे समीकरण 38 आहे आता समीकरण 48 हे समीकरण r ३१ या पर्यायाने मिळेल तर i1 r असेल तर r R2 r R1 R2 i कारण हे जाणून घ्या जर समीकरण 31 वर गेले तर तेच हे समीकरण आहे म्हणजेच i1 v R1 आणि i2 v R2 म्हणून i1 r v येथे i1 v r ज्याला v R1 म्हणतात तर आणि r याचा अर्थ v R1 हे घेतल्यास i R2 R1 R2 मिळेल याचा अर्थ असा की जर या समीकरणातून आरंभ केला तर फक्त v i R1 R2 R1 R2 मिळेल तर या समीकरणावरून आपल्याला समजेल की हे v r R1 आहे हे r i1 शिवाय काही नाही जर हे लिहिले तर मुळात R2 R1 R2 i आहे येथे समान समीकरण पासून i1 R2 R1 R2 I येत आहे फक्त हे समीकरण R 1 ने विभाजित करा तर v R1 R2 R1 R2 i त्याचप्रमाणे i2 r v r v R2 i2 v R2 साठी हे समीकरण R 2 ने विभाजित केले तर मुळात r i2 v R2 तर हे समीकरण आर २ ने विभाजित करा R1 R1 R2 प्राप्त होईल म्हणजे R1 R1 R2 i तर थेट ते i1 आणि i2 मिळवत आहेत तर आता करंट विभागणी पाहिल्यास तर फक्त ते समीकरण 39 बघा i1 R2 R1 R2 i i2 R1 R1 असे दर्शविते की एकूण विद्युत् i रेझिस्टर्सने प्रतिरोधकांच्या व्यस्त प्रमाणात सामायिक केले आहे तर आकृती 28 मध्ये दर्शविलेल्या सर्किटला करंट dividerविभाजक म्हणतात म्हणून जर सर्किट figureफिगर 28 हे समीकरण गेले तर या सर्किटला प्रत्यक्षात करंट dividerडिव्हिडर असे म्हणतात समीकरण 31 असे दर्शविते की छोट्या प्रतिकाराचा मोठा प्रवाह हा समजण्यासारखा आहे म्हणून R2 0 शॉर्ट सर्किट आकृती 30 नुसार दर्शवितो संपूर्ण करंट I R1 बायपास करतो जर तो शॉर्ट सर्किट असेल तर R2 r मुळात 0 याचा अर्थ समकक्ष प्रतिकार R eq R1 R2 R1 R2 असे म्हणू तर आर eq 0 होईल तर हा एक परिपूर्ण शॉर्ट सर्किट आहे जर यापैकी एक बनल्यास या R 2 0 किंवा R 1 यापैकी एक आहे शॉर्ट सर्किट बनवा आणि दोन्ही 0 देखील शॉर्ट सर्किट तर हा शॉर्ट सर्किट आहे